सगळ्यांना नमस्कार इंजीनियरिंग ड्रॉईंग अँड कॉम्प्यूटर ग्राफिक्स वरील आपल्या एनपीटीईएल ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण मॉडेल नंबर 2 मध्ये आहोत कोनिक सेक्शनवरील व्याख्यान क्रमांक 15 आहे आणि आजच्या वर्गात आपण पॅराबोला कसे बनवायचे याबद्दल अधिक शिकू तर तिरकसांना समांतर विभाग घेऊन आणि या विभागात जावून पॅराबोला बनवता येईल हे आपल्याला पॅराबोला देते पॅराबोला बनवण्यासाठी प्रामुख्याने तीन पद्धती उपलब्ध आहेत एक फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धत आहे दुसरी आयत पद्धत आहे आणि तिसरी स्पर्शिका पद्धत आहे फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धतद्वारे हे बनवण्यासाठी हे कसे बनवायचे ते पुनरावलोकन करू डायरेक्ट्रिक्स म्हणजे अमर्याद इससेन्ट्रिसिटी होय इससेन्ट्रिसिटी वाढणारे वर्तुळ लंबवर्तुळ बनते तर त्याबद्दल थोडक्यात लक्ष द्या डायरेक्ट्रिक्समधून या इससेन्ट्रिसिटीमध्ये आणखी वाढ झाल्यास तो एक पॅराबोला बनतो ज्यासाठी इससेन्ट्रिसिटी 1 च्या बरोबरीची आहे तर हा पॅराबोला आहे ज्यासाठी इससेन्ट्रिसिटी 1 आहे पॅराबोलावर बिंदू निवडा फोकस ते बिंदू आणि त्या डायरेक्टिक्स ते बिंदू समान गुणोत्तर बनवेल सामान्यत आपण हे फोकसद्वारे लक्षात घेतो CC अक्षावरील बिंदू C व बिंदू V असू शकते CV आणि VF पॅराबोलासाठी समान असतात इससेन्ट्रिसिटीमध्ये आणखी वाढ केल्यास हायपरबोला मिळेल अनंत इससेन्ट्रिसिटी ही उभी रेषा किंवा सरळ रेषा आहे फोकसपासून बिंदूचे ते डायरेक्ट्रिक्सपर्यंतचे अंतर हे आपण आधीपासूनच इससेन्ट्रिसिटीसोबत जोडले आहे आता पहिलीच फोकस डायरेक्ट्रिक्स मेथडचा वापर करून आपण पॅराबोला बनवू आपण एखाद्या उदाहरणापासून सुरू करूया या प्रकरणात डायरेक्ट्रिक्सकडून फोकसचे अंतर दिले आहे आणि पॅरोबोलासाठी इससेन्ट्रिसिटी नेहमी 1 असेल ती दिलेली असो किंवा नसो आपण पॅराबोला बनवू उदाहरणार्थ पॅराबोलामध्ये इससेन्ट्रिसिटी 1 आहे आणि डायरेक्ट्रिक्सपासून फोकसचे अंतर आपण 60 मिमी घेऊ डायरेक्ट्रिक्स फोकस मेथडचा वापर करून आपण हा पॅराबोला बनवणार आहोत हा पॉईंट C आहे आणि हा C' आहे आणि आपल्या व्याख्येमध्ये F हा फोकस आहे इससेन्ट्रिसिटीद्वारे आपण V शोधू शकू अशा अवस्थेत असू जेथे CV हा VF समान असेल या उद्देशासाठी आपण प्रथम डायरेक्ट्रिक्स AB रेषा काढू आणि नंतर लंब रेखा CC' काढू डायरेक्ट्रिक्सपासून फोकसचे अंतर ज्ञात आहे तर C आणि F जाणून घेऊन हा बिंदू V स्थानांकित करा जेव्हा एकदा CV VF कळले की आपण उर्वरित पॅराबोला तयार करणार आहोत ह्याला CC' बिंदू V बिंदू AB ला डायरेक्ट्रिक्स म्हणून नाव देऊ प्रथम अक्ष CC' वर डायरेक्ट्रिक्स AB काढा तर समांतरपणे हे आपण आपल्या ग्राफ शीटवर बनवू आपल्याला प्रथम AB रेखांकित करावे लागेल डायरेक्ट्रिक्स हि एक उभी रेषा AB आहे CC' हि आडवी रेषा आहे बहुतेक आपण त्यास CC' नावाची एक लांब रेषा काढा हे अक्ष आहे आणि हे डायरेक्ट्रिक्स आहे एकदा ते झाल्यावर CC' वर F चिन्हांकित करा म्हणजे CF 60 मिमीच्या बरोबरीचे असेल आपल्या शीटवर जाऊ CC' वर F चिन्हांकित करा जेणेकरून येथे CF 60 मिमी इतके असेल चला पुढे जाऊ या60 मिमी चिन्हांकित करा हा बिंदू आहे जिथे आपल्याकडे फोकस आहे आता CF च्या मध्यबिंदूवर V चिन्हांकित करा कारण इससेन्ट्रिसिटी 1 आहे आपण 30 मि वर मध्यबिंदू चिन्हांकित करणार आहोत तर त्यानंतर V जवळ VB लंब काढा जो VF च्या समान आहेVB हा VF च्या समान आहे म्हणजे येथे VF आहे त्या दिशेने आपल्याला लंब काढावे लागेल येथे VF चे जे काही अंतर आहे B ला स्थानांकित करू याचा अर्थ असा की आता आपण कंपासचा वापर करू आपल्या ग्राफवर जे VF अंतर आहे ते दोन्ही बाजूंनी येथे चिन्हांकित करू तर हा आपला बिंदू B आहे जो आपण याला BB' कॉल करू तर VB हा VFच्या बरोबरीने आहे आणि नंतर C आणि B जोडावे आपल्याला C आणि B जोडावे लागेल तर अश्या प्रकारे आपल्याला जोडावे लागेल तर आपण CB या बिंदूमध्ये जोडून घेऊ आता आपल्याला VC' वर काही बिंदू 1 2 3 4 5 चिन्हांकित करावे लागेल तर हा VC' आहे काहीतरी 1 2 3 आणि 4 बिंदू चिन्हांकित करा हे अनियंत्रित बिंदू आहेत तर सारख्या तुकड्यामध्ये 1 2 5 6 आणि 7 बिंदूवर फोकस कुठेतरी निवडू आणि तिथे लंब काढावे तर तेथे आपल्याला 1 2 3 4 मिळविण्यासाठी CBकडे लंब काढावे लागेल तर येथे हे ग्रिड पॉइंट्स एकसारखे आहेत आणि आपला पॅराबोला F वरुन जातो त्यानंतर F नंतर आपण या रेषा काढू या रेषा देखील रेखाटू उभ्या रेषेत वगैरे काढू ज्या प्रकारे आपण B B बनवतो आपण C आणि B' जोडून देऊ बिंदू 1 2 3 4 वरून हे लंब काढल्यावर आपल्याला त्यांना चिन्हांकित करावे लागेल 1 2 3 4 5 पासून CB वर लंब काढल्यास 1' 2' 3' 4'भेटेल या बाजूलासुद्धा आपल्याला समान गोष्टी मिळतील F हा केंद्राच्या रूपात केंद्र आणि त्रिज्या 1 1 वर आपण पाहू तर जे आपण अगोदर केले आहे हे मिटवून घेऊ 1 2 3 बिंदू आणि हे आम्ही त्याचे नाव CC' ठेवले आहे या व्यतिरिक्त हे A आणि हे B आहे आणि हे फोकस आहे आणि हे V आहे आता केंद्रस्थानी F सह आहे म्हणजेच आपल्याला हा बिंदू घ्यावा लागेल आणि त्रिज्या 1 1' घ्यावी लागेल तर 1 हा 1' हा कुठेतरी CB रेषेमध्ये सामील होत आहे जर तो अशा मार्गाने जात असेल तर आपण B बिंदूसारखे काहीतरी ओळखले आहे तर 1 ते 1 जिथे ते B वरुन B वक्र बिंदूला छेदत जाईल तिथे आपण B स्थानांकित करत आहोत 1 आपण इतका विस्तारित केला आहे म्हणजे आम्हाला 1' मिळाले म्हणून 1 ते 1 लांबी जे काही असेल त्या लांबीचा फोकस केंद्रबिंदू असेल तर F हा केंद्रबिंदू आणि त्रिज्या 1 1 घेउं कंस बनवा जी या वक्रला छेदते तर आपण ड्रॉईंग शीटकडे पाहूया 11' लांबीची निवड करूया फोकसवरुन हे 1 आहे आपल्याला त्यास तयार करणे आवश्यक आहे आपले बिंदू हे एका बिंदूला छेदण्याकडे फोकस आहे हे बिंदू आहे त्याचप्रमाणे 2 ते 2 फोकस सेंटर हे त्यास छेदते 3 हे येथे स्वतः 4 ते 4' छेदत आहे चला यास F' नाव द्या आणि हे 3' आहे आणि हे 4' आहे तर 3 ते 3 आपण हे F च्या छेदनबिंदूपासून मोजू या वक्राचे अंतर मोजू त्याचप्रमाणे F4 ते F छेदनबिंदू वापरा जर आपल्याकडे हे बिंदू आहे त्यांना जोडून घ्या तर या बिंदूवरही बांधणी करता येते येथे BC वर आणखी एक बिंदू बनवू येथे आणखी एक बिंदू बनवू तसेच आपण आणखी एक बनवू शकतो तथापि ही वक्र V मधून गेली त्या दिशेने जावे लागेल याचा अर्थ असा की कोणतीही मध्यम बिंदू आपण अचूकतेत सुधारण्यासाठी नेहमीच ती तयार करू शकतो जर हे बिंदू आपण त्या मार्गाने जोडणार आहोत त्याचप्रमाणे जर आपण खालच्या बाजूस बांधकाम करीत असाल तर हे फोकस 1 पासून अंतरावर एक प्रतिच्छेदन करेल त्याचप्रमाणे या बिंदूपासून ते B रेषेचा लंब आहे परंतु फोकस हा केंद्रस्थानावर आहे त्याचप्रमाणे या बिंदूपासून फोकससह प्रतिच्छेदन करेल तर आपण हे छेदनबिंदू मुक्त हस्त वक्राने जोडून देऊ ते त्या दिशेने जाते आणि आपण हा पॅराबोला बांधू शकतो समजा आपण याकडे पहात आहोत वक्रवरील कोणतेही बिंदू निवडूया प्रथम हा बिंदू P निवडूया हे आडवे अंतर निवडू यास DFP बाय PD म्हणूया जे इससेन्ट्रिसिटीच्या परिभाषाद्वारे नेहमी 1 असावे आता आपण दुसऱ्या पद्धतीने बनवू जी पॅराबोला बनवण्याचा आयत पद्धतीवर आधारित आहे आपण लंबवर्तुळासाठी शिकलेल्या या आयत पद्धतीसारखी एक रणनीती वापरू 140 मिमी ते 100 मिमी आकाराच्या आयतासह एक पॅराबोला बांधला जाणे आवश्यक आहे तर सर्व प्रथम आयत बिंदू A बिंदू B बनवा ज्याला बिंदू D कदाचित E आणि F म्हणतात तर हे 140 मिमी आहे आणि हे 100 मिमी आहे हा बिंदू C आहे आता A ते Bची प्रमुख लांबी 140 मिमी आहे कारण ही एक आयताची लांबी आहे त्यामुळे आपण समान बिंदूंमध्ये C 1 2 विभाजित करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर दोन्ही बाजूंना 1 2 3 4 5 म्हणा म्हणून आपण 1 2 3 4 5 6 समान भाग तयार केलेले आहे तर त्यास 12 समान भागांमध्ये विभाजित करा जे दोन्ही बाजूंना 6 आहेत आता येथेसुद्धा प्रथम द्वितीय तिसरा चौथा पाचवा सहावा सहा समान विभाग बनवू त्याला 1 2 3 4 आणि 5 नाव द्या एकदा ते D बिंदूतून झाल्यावर पहिला बिंदू जोडा त्याचप्रमाणे D वरुन दुसरा बिंदू तिसरा बिंदू जोडूया प्रथम उभे प्रोजेक्शन करतो जेथे छेदनबिंदू असेल तेथे त्या बिंदूला P1 म्हणूया दुसर्या रेषे साठी याचा अर्थ असा की दुसर्या बिंदूच्या प्रोजेक्शनची ही रेषा आहे ते छेदनबिंदू बिंदू P2 पर्यंत वाढते त्याचप्रमाणे तिसरा प्रोजेक्शन पी 3 तिसरा रेषेवर आहे आणि त्याचप्रमाणे चौथा प्रोजेक्शन चौथ्या रेषेवर P4 वर आहे त्याचप्रमाणे P5 आपण ते बांधण्याच्या स्थितीत असू एकदा हे बिंदू स्थानांकित केल्यावर ते हे 4 3 2 1 आहे आणि आधीच्या A बिंदूसोबत बिंदू A जोडून द्या हे बिंदू मुक्त हस्ताने जोडल्यास हा पॅरोबोला तयार करेल हे एक सममितीय आहे हे मिळविण्यासाठी आडवे प्रोजेक्ट करू शकते अन्यथा आपण आधीच हे समान प्रक्रिया वापरून 1 2 3 4 5 तयार केले आहे दुसर्या बाजुला सममिती बिंदू बनवण्यासाठी आपण त्याची पुनरावृत्ती करू शकतो त्यानंतरच जोडल्यास हा पॅरोबोला तयार करेल ते शीटवर करू सर्व प्रथम आपल्याला शीटवर 140 मिमी बाय 100 मिमी आयत काढावे लागेल तर कुठेतरी 140 मि अंतरावर हे टोकाचे बिंदू A आणि B स्थानांकित करा आलेख पत्रक वर उभ्या 100 मिमी आधीच आहे आपण या बिंदूला E म्हणूया या बाजूस देखील 100 मिमी वर स्थानांकित करूया ह्या E आणि F बिंदूंना जोडून घ्या आता 140 ला समान भागांमध्ये विभागून घ्या तर हे याचा मध्यभागी गेले आता आपण हे दुभाजक बांधू शकतो अन्यथा यामध्ये 50 मिमी जोडून घ्या तर लंब दुभाजक बांधण्याच्या स्थितीत असेल आता पॅराबोला साठी आपल्याला लंबवर्तुळाप्रमाणे 4 चतुर्भुजा मध्ये विभागणे आवश्यक नाही हा पॅराबोला उभ्या अक्षाशी सममिती आहे या बिंदू C आणि Dचे नाव द्या आपण हे इथे 7 समान भागांमध्ये विभागू शकतो चला 1 2 3 4 5 6 आणि 7 वा करू त्याचप्रमाणे हे आपल्याला 7 समान भागांमध्ये विभाजित करावे लागेल म्हणून आपल्याला 100 मिमी आधीच माहित आहे आपल्याकडे 7 समान भाग करायचे आहेत आपल्या कंपासचा वापर करून एक तिरपी रेषा काढा त्यावर 1 2 3 4 5 6 आणि 7 असे सात बिंदू बनवा एकदा आपल्याला हे समजले की त्या समांतर बिंदूंमध्ये जोडून द्या तर आपल्याला पुढे जाणे आवश्यक आहे तर सर्वात सोपी गोष्ट म्हणजे सर्व प्रथम लंब रेषा तयार करा तर सेट स्क्वेअर समायोजित केला जाऊ शकतो चला तर मग ही रेषा शेवटपर्यंत वाढवू या आपल्या सेट स्क्वेअरला पाठिंबा मिळाला येथे समान विभाग तयार करू या येथे सुरूवात करू आपण हे बिंदूं ओळखले आहेत म्हणून उरलेल्या गोष्टी आपण पुसून टाकू शकतो बिंदू ओळखले जाऊ शकतात त्यांना 1 2 3 4 5 आणि 6 असे म्हणू या हे 1 2 3 4 5 आणि 6 बिंदू D पासून जोडतात तर आपल्याला या रेषा D ते 1 D ते 2 D ते 3 D ते 4 D ते 5 D ते 6 पर्यंत वाढवाव्या लागतील आता आपल्याला एकाकडून लंब काढायचे आहे जे पहिल्या रेषाला छेदणार आहेत लंब 1 येथे आलेख पत्रकावर आहे हा 1 2 साठी आपल्याला 2 साठी 3 सह छेद करावा लागेल तो पुन्हा 4 कमी होत जाईल हा छेदनबिंदू आहे तर आपण त्याला P1 P2 P3 P4 P 5 आणि 5 आणि 6 नाव देऊ जर आपण या बिंदूंना मुक्त हस्ताने जोडूया तर तळाशी मुक्त हस्ताने बांधकाम करून पॅराबोला स्केच करू या गोष्टीचा हा भाग आणि हे अंतर मोजून सममित करणे शक्य आहे या ओळीचा विस्तार करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्याला बर्याच आडव्या रेषा तयार कराव्या लागतील ड्राफ्ट्टर वापरुन सहजपणे या आडव्या रेषा तयार करू शकते या केंद्रापासून त्या मार्गाने मोजा त्याचप्रमाणे या क्षणी जे काही हे आडवे अंतर आहे उदाहरणार्थ आपण हे निवडूया त्याच बिंदूने आपण या बाजूला आहोत त्याचप्रमाणे हा बिंदू जिथून तो छेदतो तेथून आपण निवडू तर मग या बिंदूंना नावे द्या त्याचप्रमाणे जर आडव्या आलेख पत्रकावरील हा बिंदू येथे आणि या आडव्याला छेदणार असेल तर हा बिंदूं आहे आणि त्यासाठी वक्र जे काही ते प्रतिच्छेदन करत आहे त्याच प्रमाणे वरुन सममितीय आहे तर हा युक्तिवाद वापरुन बाकीचे वक्र बनवता येईल तर हे युनिट आडवे निवडू तर येथून आणि हा बिंदूं मुक्त हस्ताने आहे या दिशेने आपल्याला हा पॅराबोला मिळेल पुढील लेक्चरमध्ये टेंजेन्ट पद्धत कशी वापरायची आणि पॅराबोला ला स्पर्शिका आणि सामान्य रेषा कसे बनवायचे याबद्दल शिकू खूप खूप धन्यवाद